नमस्कार आपले परत एकदा स्वागत आहे हा भाग म्हणजेच मॉड्यूल एक मनोरंजक मॉड्यूल आहे 5 व्हाय या प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर आपण आता या भागात पुढे बघणार आहोत मी माझा मल्टी व्हाय एनालिसिस केला आहे तो वाजवी आहे हे मी ग्राहकांसोबत पडताळून पाहिले आहे मी ते माहितीच्या आधारे सुद्धा पडताळून पाहिले आहे मी ते पडताळून पाहिले आहे आणि ही एका व्हाय पासून दुसऱ्या व्हाय पर्यंत असलेली तर्क शृंखला म्हणजेच चेन ऑफ रीजनिंग वैध आहे असे मला वाटते तर 'आता काय' हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मी आत्ताच्या आत्ता कुठलाही उपाय किंवा सोल्युशन करून हा प्रश्न सोडवेल असे म्हणून मी सरळ एखाद्या उपायावर उडी घ्यावी का होय आणि नाही असे दोन्ही प्रकारे याचे उत्तर देता येईल तर मी या जाहिरात युगाबद्दल एक कमालीचे म्हणणे ऐकले आहे तर ते असे की एखाद्या गोष्टी मध्ये कॉन्फ्लिक्ट म्हणजेच संघर्ष नसेल तर ती कंटाळवाणी गोष्ट वाटते तिथे वाईट व्यक्ती किंवा वाईट परिस्थिती नसेल तर ती गोष्ट खूपच कंटाळवाणी असेल मी सकाळी उठलो मी दात घासले मी नाश्ता केला मी कामाला गेलो आणि मी मधल्या वेळे मध्ये माझे दुपारचे जेवण सुद्धा केले मी कामावरून परत आलो आणि त्यानंतर मी माझे रात्रीचे जेवण केले आणि मी झोपी गेलो ही एक संघर्षाशिवाय असलेली सरळ सरळ गोष्ट आहे त्यामध्ये काहीच होत नाही असे वाटते तर एखाद्या गोष्टी मध्ये संघर्ष हा तेवढाच महत्त्वाचा आहे जेवढा की तो आपल्या डिझाईन थिंकिंग या मॉड्यूल साठी महत्त्वाचा आहे ज्यामध्ये आपण ऍनालाईज किंवा विश्लेषण मॉड्यूल याचे विश्लेषण बघणार आहोत तर पहिल्या प्रथम आपण याचे कारण शोधले ही एखादी गोष्ट का होत आहे आपण चार ते पाच वेळा ही प्रक्रिया करून शेवटचे कारण शोधले आपण पुढे जात राहून अशी अजूनही पुढची कारणे शोधू शकतो पण तसे न करता आपण आपल्याला जिथे ठीक वाटेल तिथे थांबतो कारण त्या पातळीवर तो प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याकडे आवश्यक कौशल्य उपलब्ध असते सहसा काय होते की आपण किंतू किंवा परंतु चा आधार घेतो तर तो परंतुच आपल्या मार्गात अडथळा बनून येतो आणि त्याच्यावर विजय मिळवणे हे आपल्यासाठी एक आव्हान असू शकते म्हणून कुठलाच उपाय किंवा सोलुशन हे परिपूर्ण असू शकत नाही तर तुमच्या जवळ एखादे सोल्युशन किंवा उपाय नसतानाही केवळ तुम्ही जर एखादा उपाय योजण्याच्या विचारात असाल अथवा तुम्ही एखाद्या उपायाचा केवळ मूळ नमुना म्हणजेच प्रोटोटाइप बनवण्याचा प्रयत्न करीत असाल तरी त्यामध्ये एखादी त्रुटी असू शकते किंवा त्यामध्ये एखादा कॉन्फ्लिक्ट किंवा संघर्ष असू शकतो ती परिस्थितीच एखाद्या कॉन्फ्लिक्ट किंवा संघर्षाच्या अधीन असू शकते यालाच आपण कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट असे म्हणत आहोत मी साउथ पार्क या ऍनिमेटेड मालिकेच्या निर्मात्यांबद्दल ऐकलं आहे त्या निर्मात्यांनी एक खूप म्हणजे खूपच साधी संकल्पना शोधून काढली ती अशी की त्यांच्या गोष्टींमधील रचनेमध्ये वापरल्या गेलेल्या सर्व "आणि" या शब्दाला आपण "परंतु" या शब्दाने पुनर्स्थापित म्हणजेच रिप्लेस करू शकतो का आणि असे करून आपण त्या गोष्टीला खूप रंजक बनवू शकतो का मी तर असेही ऐकले आहे की डिस्ने क्रिएटिव्ह मेथोडोलॉजी किंवा डिस्नेची सर्जनशील कार्यपद्धती यामध्येसुद्धा ते एस बट स्टेज वापरतात आणि अशी एस बट स्टेज वापरून ते त्यांच्या गोष्टींमध्ये एक प्रकारचा संघर्ष किंवा संशय अथवा आव्हान निर्माण करतात जेणेकरून तुम्ही ते सोडवू शकाल त्या गोष्टी मधला नायक ते आव्हान सोडवू शकेल ते आव्हान किंवा त्या संघर्षावर मात करून म्हणजेच एक प्रकारे त्या गोष्टीतल्या वाईट व्यक्तींवर मात करून तो नायक अंतिम विजेता होतो आणि आनंद मिळतो इत्यादी तर या गोष्टींबद्दल जे खरे आहे तेच आपल्या डिझाईन थिंकींग मॉड्यूल बद्दलही खरे आहे तर यालाच मी कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट म्हणतो कारण बरेच वेळा आपण जो संघर्ष बघतो तो दोन माणसांमध्ये दोन अभिनेत्यांमध्ये एक माणूस आणि एक गोष्ट एक वस्तू एक प्राणी या दोघांमध्ये असू शकेल तर सहसा त्यांच्यापैकी दोघांमध्ये हा संघर्ष असू शकतो म्हणून पक्षकार 'अ' ला काहीतरी हवे आहे आणि पक्षकार 'ब' ला काहीतरी वेगळेच हवे आहे म्हणजेच इथे कॉन्फ्लिक्ट किंवा संघर्ष आहे दोन्ही पक्षकारांना जर ती गोष्ट एकाच प्रकारे झालेली हवी असेल तर तिथे संघर्ष असणार नाही आणि दोन्ही पक्षकार आनंदी असतील जसे मी जेव्हा फाइव व्हाय संकल्पना समजावून सांगत होतो तेव्हा आपण आधी बघितलेल्या उदाहरणांमध्ये एक ग्राहक जो माणूस त्याची गाडी सर्विसिंग करून घेण्यासाठी त्याला एका अशा सर्विस सेंटर किंवा सेवा केंद्राची गरज होती जे त्याच्या घराजवळ असेल त्याविरुद्ध गाडीची सर्विसिंग करणारा माणूस किंवा त्याच्या कंपनीकडे तसे ग्राहकाच्या घराजवळील सर्विस सेंटर उपलब्ध नाही तसे करायचे झाल्यास संपूर्ण शहरभर शाखा उघडायच्या झाल्यास त्यासाठी बेसुमार पैसा खर्च करावा लागेल जे त्या कंपनीसाठी शक्य नाही तर आता आपण कॉन्फ्लिक्ट किंवा संघर्षाकडे बघत आहोत त्या कंपनीच्या मालकाकडे जर मुबलक संसाधने असतील आणि जर तो भरपूर पैसे खर्च करून संपूर्ण शहरात सगळीकडे सर्विस सेंटर्स उभारू शकत असेल तर तिथे काहीच कॉन्फ्लिक्ट नाही आणि तो एक फार सोपा उपाय असेल पण हे दिसते तेवढे सरळ नाही आता जर सर्विस सेंटर्स किंवा सेवा केंद्र उभारले तर त्यामध्ये काम करण्यासाठी मनुष्यबळ लागेल त्या मनुष्यबळाला परत प्रशिक्षण पण द्यावे लागेल अशा प्रकारची आव्हाने त्या उद्योजकासमोर आहेत अशाप्रकारे कोणताच उपाय हा परिपूर्ण नाही अशावेळी डिझाईन थिंकर्स म्हणून आपले काम हे आहे की आपण हे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट शोधून काढावेत आणि त्यातच खरी मजा आहे तर तुम्ही हे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट सोडवू शकाल आणि जगाला एक सुंदर उपाय किंवा सोलुशन उपलब्ध करून द्याल सहाजिकच तुम्ही आत्ताच्या या उपायामध्ये सुद्धा काहीतरी त्रुटी शोधून काढू शकता आणि त्याहीपेक्षा अजून एखादा सुंदर उपाय शोधून काढू शकता ही एक सायकल आहे आपण असे म्हणू शकतो की ही सुधारणांची सायकल अशीच पुढे चालु राहील तर आपण एका खूप खूप साध्या उदाहरणा पासून सुरुवात करू हे एक खूप मनोरंजक उदाहरण आहे हे उदाहरण अलेक्सान्द्रे दुमास यांच्या थ्री मस्केटिअर्स या पुस्तकातील आहे ज्याच्यावर आधारित बरेचदा चित्रपटही काढण्यात आले आहेत यावेळी जर तुम्ही स्क्रीन कडे बघितले तर तुम्हाला तीन व्यक्ती दिसतील या तीन व्यक्ती म्हणजे थ्री मस्केटिअर्स मधील तीन व्यक्तींच्या प्रतिकृती आहेत तुमच्या डावीकडे असलेला पहिला व्यक्ती ही माझी मुख्य व्यक्तिरेखा आहे मी थ्री मस्केटिअर्स या गोष्टी बद्दल बोलत नाही तर माझ्या स्वतःच्या गोष्टीबद्दल बोलतो आहे ज्यामध्ये त्याचे नाव 'पोर्थोस' असे आहे हा 'पोर्थोस' माझ्या गोष्टीतली मुख्य भूमिका आहे दुसऱ्या दोन व्यक्तींची नावे अथॊस आणि अरामीस अशी आहेत हे तिघे मिळून थ्री मस्केटिअर्स बनतात तर हा दाढीवाला 'पोर्थोस' एक स्थानिक माणूस असून एक छान तलवारबाज आहे या प्रतिकृती मध्ये पोर्थोस जरा गंभीर वाटत असला तरी त्याच्याकडे नेहमी एक विनोदी व्यक्ती म्हणून बघितले जाते तो मला फार आवडतो आणि इतर दोघे जण जरा गंभीर आहेत पोर्थोस हा एक चिडखोर माणूस आहे आणि त्याच्यामध्ये काही मजेशीर गुणही आहेत त्यामधील सर्वात मजेदार गुण जो आपल्या गोष्टीसाठी महत्त्वाचा आहे ज्याची मी आता चर्चा करणार आहे तो असा की त्याला कुणीही त्याच्या शरीराला हात लावलेला आवडत नाही जर चुकून कुणी त्याच्या शरीराला हात लावला तर लगेच त्याची तलवार बाहेर येते आणि हात लावणाऱ्या व्यक्तीचे डोकेही धडापासून वेगळे होते ही गोष्ट त्याला हात लावणाऱ्या व्यक्तीसाठी काही मजेची गोष्ट नाही एक प्रकारे येथे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे तर कल्पना करा की तुम्ही पोर्थोसचे शिंपी आहात आणि बरं का पोर्थोसचा एक अजून गुणही आहे की त्याला अद्ययावत पद्धतीचे म्हणजे फॅशनेबल कपडे खूपच आवडतात तर तुम्ही पोर्थोसचे शिंपी आहात आणि तुम्हाला त्याचे कपडे शिवायचे आहेत आणि तेही त्याला हात न लावता आता जर तुम्हाला माहिती असेल की पोर्थोस सारख्या सुदृढ आणि दांडग्या माणसाचे माप घेण्यासाठी कोणताही शिंपी नक्कीच मोजमाप करण्यासाठीचा टेप नक्कीच वापरेल त्याच्या शरीराचे मोजमाप घेण्यासाठी तुम्हाला त्याला नक्कीच स्पर्श करावा लागेल तेव्हाच कुठे त्याचे फॅशनेबल कपडे तुम्ही योग्य प्रकारे बनवू शकता तर या ठिकाणी जर तुम्ही शिंपी असाल तर मला तुमची दया येते खरंच मला तुमची दया येते कारण तुम्ही एका विचित्र अशा स्थितीत सापडलेले आहात या स्थितीला आज आपण दोन पक्षकारांमधील कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट असे म्हणू शकतो पक्षकार क्रमांक एक म्हणजे पोर्थोस ज्याला आपले कपडे शिवून घ्यायचे आहेत आणि पक्षकार क्रमांक दोन म्हणजे तुम्ही म्हणजेच शिंपी ज्याला पोर्थोसचे कपडे शिवायचे आहेत आणि तेही त्याच्या शरीराला स्पर्श न करता त्याचे मोजमाप घेऊन आता ही कॉन्फ्लिक्ट किंवा संघर्ष आलेख किंवा ग्राफिकल स्वरूपात कशी दिसते ते आपण बघू तुम्ही पोर्थोसचे शिंपी आहात आणि तुमच्याकडे एक मोजमाप करण्याचा टेप आहे तर हा मोजमाप करण्याचा टेप हेच तुमच्या निवडीचे मुख्य साधन आहे आता तुमच्याकडे दोन पर्याय आहेत पहिला म्हणजे तुम्ही तुमचा मोजमाप करण्यासाठीचा टेप वापरून आवश्यक ती मापे घ्याल आणि पर्याय दुसरा म्हणजे तुमचा मोजमाप करण्यासाठीचा टेप न वापरता तुम्ही मापे घ्याल तुम्ही केवळ डोळ्यांनी बघूनच पोर्थोसचे मोजमाप घेऊ शकाल मला माहिती आहे हो मला माहिती आहे की तुम्ही एक फार अनुभवी शिंपी आहात आणि तुम्ही लोकांच्या शरिराचे मोजमाप ओळखता म्हणूनच तुम्ही ह्या धिप्पाड तलवारबाजाचे मोजमाप केवळ त्याच्याकडे बघून घेऊ शकता एकीकडे त्याच्याकडे बघणे आणि दुसरीकडे मोजमापे लिहून काढणे असे तुम्ही कराल बरोबर ना आता काय होईल ते बघा आपण एक युक्तिवाद करण्यासाठी असे म्हणू की तुम्ही मोजमाप करण्यासाठीचा टेप वापरला नाही त्याऐवजी तुम्ही तुमचा दांडगा अनुभव वापरला आणि जी एक चांगली गोष्ट घडून आली ती अशी की येथे कुठलाही शारीरिक स्पर्श करण्यात आलेला नाही या सोबतच तुम्ही पोर्थोसच्या एका अटीची पूर्तता केली ती म्हणजे कुठलाही शारीरिक स्पर्श करायचा नाही पण इथे काय होईल तुम्ही केवळ डोळ्यांनी बघूनच मोजमाप घेऊन आणि तुमचा दांडगा अनुभव वापरूनही शरीरावर नीट न बसणारे कपडे तुम्ही मिस्टर Mr पोर्थोससाठी शिवलेले आहेत आणि ते त्यांना बिलकुलही आवडलेले नाहीत त्यामुळेच पोर्थोसला तुम्ही सुद्धा आवडलेले नाहीत आणि आता पोर्थोस काय करेल बरे त्याने त्याची तलवार घेतली आणि तुमचे मुंडके उडवले हे काही बरे झाले नाही आपण एक दुसरी परिस्थिती बघूया ज्यामध्ये तुमच्याकडे एक मोजमाप करण्यासाठीचा टेप आहे आणि तुम्ही जाऊन मिस्टर Mr पोर्थोस यांची सगळी मोजमापे घेतली याचा परिणाम स्वरूप याला हिरव्या रकान्याच्या माध्यमातून दर्शवता येईल सगळी मोजमापे परिपूर्ण आहेत मिस्टर Mr पोर्थोस आनंदी आहेत कारण कपडे फार व्यवस्थित पाहिजे तसे शरीरावर बसत आहेत परंतु मोजमाप करण्याच्या प्रक्रिये मध्ये तुम्ही त्याच्या शरीराला स्पर्श केला आणि हे इकडे तुमचे मुंडके तुम्ही गमावून बसलात त्यामुळे कदाचित तुम्हाला हेही ही माहीत करून घेणे शक्य होणार नाही की तुम्ही शिवलेले कपडे योग्य झाले आहेत आणि शरीरावर नीट बसत आहेत की नाही तर डिझायनर्स म्हणजेच रचनाकार किंवा डिझाईन थिंकर म्हणून स्वतःकडे बघत असताना आपल्याला असे आढळून येईल की आपण फारच लोभी लोक आहोत एकीकडे आपल्याला शरीराला स्पर्शही करायचा नाही आणि दुसरीकडे मोजमापे सुद्धा परिपूर्ण यायला हवीत हे दोन वेगवेगळे दृष्टिकोन आहेत शरीरावर नीट बसणारे कपडे शिवण्यासाठी तुमची मोजमापे परिपूर्ण असायला हवी आणि मिस्टर Mr पोर्थोस यांना खुश ठेवण्यासाठी तुम्ही त्यांच्या शरीराला स्पर्श करून चालणार नाही तर हेच ते दोन निकष आहेत जे तुम्हाला या प्रश्नातील अपेक्षित परिणाम साध्य करून देऊ शकतात हीच ती कॉन्फ्लिक्ट किंवा संघर्ष आहे जी आपल्याला सोडवायची आहे पण जसे तुम्ही बघत आहात एकीकडे जर तुम्ही मोजमाप करण्यासाठीचा टेप वापरला तर तुमचे मुंडके उडवले जाईल आणि दुसरीकडे जर तुम्ही मोजमाप करण्यासाठीचा टेप वापरला नाही तरी तुमचे मुंडके उडवले जाणारच ह्या परिस्थितीवर तुम्हाला उपाय शोधायचा आहे तेवढे बरे की आपण एक सिम्युलेशन किंवा नक्कल करत आहोत आणि आपण प्रत्यक्षरित्या या गोष्टी करत नाही आहोत त्यामुळे आपले डोके शाबूत आहे तर याक्षणी काही उपाय तुमच्या या डोक्यात येत असतील ते कदाचित असे की जर पोर्थोसकडे काही जुने कपडे असतील आणि ते तुम्हाला मिळाले तर त्यामुळे प्रश्न सुटू शकेल छान खूप छान तर आपण हा प्रश्न प्रत्यक्षरीत्या अशाप्रकारे सोडवू शकतो की त्याच्याकडून काही जुने कपडे तुम्हाला म्हणजेच शिंप्याला मिळाले तर त्यावरून मोजमाप घेता येईल तथापि मला या गोष्टीचे नवल वाटते की पोर्थोसचे ते जुने कपडे त्याच्यासाठी कोणी शिवले असतील या प्रश्नाचं उत्तर शोधावं लागेल ही परत एक कॉन्फ्लिक्ट आहे तर तुमच्याकडे एक कॉन्फ्लिक्ट होती आणि आता दुसरी कॉन्फ्लिक्ट आहे तर तुम्हाला प्रयत्न करतच राहावे लागेल तर पुढचा उपाय असे म्हणतो की त्याचा अजून एक गुण असा आहे की त्याला खायला प्यायला खूप आवडते त्याला वाईन खूप आवडते तर माझा उपाय असा असेल की त्याला इतकी वाईन पाजायची की तो जमिनीवर आडवा झाला पाहिजे आणि त्याला हलताही येऊ नये तर या स्थितीत त्याला हेही कळणार नाही की तुम्ही त्याच्या शरीराला स्पर्श करत आहात की नाही त्याला ते कधीही लक्षात सुद्धा राहणार नाही आणि याच वेळी तुम्ही तुमची सगळी मोजमापे घेऊ शकता तर हे झाले दुसरे सोल्युशन किंवा उपाय तुम्ही मोजमाप करण्यासाठीचा टेप वापरला तुमची मोजमापे अगदी बरोबर आहेत आणि तुम्ही त्याच्या शरीराला स्पर्श सुद्धा केलात पण त्याला हे माहित नाही की तुम्ही त्याला स्पर्श केला आहे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या ग्राहकाचे समाधान केले आहे तर पोर्थोसच्या व्यक्तिमत्त्वाचा अजून एक गुण आहे जेवढे तुम्ही पोर्थोस बद्दल जास्त जाणून घ्याल तेवढे तुम्हाला जास्तीत जास्त उपाय शोधता येतील तर पोर्थोसच्या व्यक्तिमत्त्वाचा अजून एक गुण म्हणजे त्याला त्याच्या प्रेयसी खूप आवडतात एकाच वेळी पोर्थोसचे अनेक प्रेयसी बरोबर संबंध आहेत तरतुम्ही प्रत्यक्षात त्याच्या एखाद्या प्रेयसीला प्रशिक्षण देऊन तिच्याकडून पोर्थोसची मोजमापे करून घ्याल त्यायोगे तो त्याच्या स्त्रीला त्याच्या शरीरास स्पर्श करू देईल म्हणजेच शरीराला स्पर्श तर होत आहे पण तो स्पर्श शिंप्याने केलेला नाही तरअशाप्रकारे स्पर्श न करण्याच्या अटीची पूर्तताही करण्यात आली आणि मोजमापे सुद्धा अगदी अचूक मिळाली कारण तुम्ही त्याच्या प्रेयसीला तसे प्रशिक्षण दिले होते तर अशा प्रकारे विचार करून आपल्याला कुठलीही तडजोड न करता येणारे दोन्ही निकष पहिला निकष आर1 आणि दुसरा निकष आर2 पूर्ण करावे लागतील तर यावेळी शिंप्याने वापरलेला नवीन उपाय किंवा सोल्युशन म्हणजे आरशातील प्रतिबिंब या प्रकारामध्ये शरीराला कोणताही स्पर्श पण होत नाही आणि तुम्ही पोर्थोसला फक्त वळून हालचाल करायला सांगता अशाप्रकारे आरशातील प्रतिबिंबाची सगळी मोजमापे अगदी बरोबर घेतली जातात पोर्थोस यावेळी थोडा वाद घालेल खरा पण शिंप्याने शोधलेला हा उपाय अगदी छान काम करून गेला अचानक शोधक अवतरीत झाला आहे म्हणजे मला असे म्हणायचे आहे की मी दिलेले हे उदाहरण जेनेरिक अल्टशुलर यांच्या पुस्तकातील आहे हे मजेशीर उदाहरण तुमच्या समोर मांडून मला कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट ही संकल्पना तुमच्या लक्षात आणून द्यायची होती माझ्याकडे अजून एक उदाहरण आहे जे आपण आधी बघितलेले आहे आणि आता मी त्याच्याकडे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट च्या दृष्टिकोनातून बघणार आहे याचे कारण असे की आपण या उदाहरणावर याआधीच 5 व्हाय चा प्रयोग केलेला आहे आणि यामध्ये कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट कुठे आहे ते आता आपण बघणार आहोत ठीक आहे तर तुम्हाला जर आठवत असेल तर या उदाहरणांमध्ये एक विद्यार्थी आहे जो नेहमी उशिरा येतो आणि मी त्याला जेव्हा विचारले त्यासोबतच खोलातील पुढच्या तीन पातळ्यांचा विचार केला त्यातली दुसरी पातळी अशी की तो उशिरा आला कारण तो रात्री उशिरा झोपी गेला तर हे इतके साधे सरळ आहे आणि यामध्ये कुठलाही संघर्ष किंवा कॉन्फ्लिक्ट नाही म्हणजेच वेळेवर पोचण्यासाठी त्याला वेळेवर उठावे लागेल तथापि आपल्याला हे लक्षात घेतले पाहिजे की तो नेहमी उशिरा झोपतो कारण अंतिम मुदतीत पूर्ण करावी लागतील अशी बरीच कामे त्याच्याकडे नेहमी असतात तर प्रत्यक्षात ही कॉन्फ्लिक्ट आहे आणि अंतिम मुदतीत पूर्ण करावी लागतील अशी बरीच कामे असल्यामुळे वेळेवर झोपी जाणे हे त्याला कधीच शक्य होणार नाही तर पोर्थोस चा शिंपी या उदाहरणात मी माझ्या आलेखात्मक म्हणजेच ग्राफिकल स्वरूपात परिभाषित केली होती तशीच ही कॉन्फ्लिक्ट इथे आपल्याकडे एक विद्यार्थी आहे आणि आपल्या नियंत्रणात जी गोष्ट आहे ती म्हणजे त्या विद्यार्थ्याची झोपी जाण्याची वेळ तर तो विद्यार्थी उशिरा झोपी जातो यामध्ये जमेची बाजू अशी की तो विद्यार्थी त्याचा कोर्स अंतिम मुदतीच्या आत पूर्ण करून समाधानी राहू शकतो तर ही फक्त एक गोष्ट झाली की ज्या गोष्टीची त्याला काळजी करावी लागत नाही पण त्याला माझा सामना करावा लागतो कारण तो वर्गात नेहमी उशिरा येतो उशिरा येण्याचे कारण म्हणजे त्याच्या कोर्स संदर्भातल्या अंतिम मुदतीत पूर्ण करायच्या कामांचा बोजा त्याच्यावर असतो बरोबर तर ही झाली परिस्थिती क्रमांक 1 जर आपण त्याची झोपी जाण्याची वेळ बदलली तर तो लवकर उठू शकेल मला म्हणजेच त्या विद्यार्थ्याच्या प्राध्यापकांना खूप आनंद होईल की तो वर्गात नेहमी वेळेवर येईल तथापि तो इतर कोर्सेसची कामे वेळेत पूर्ण करू शकणार नाही आणि असे केलेले इतर प्राध्यापकांना आवडणार नाही त्यातून त्याच्या पदवीवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल तर आपण असे म्हणू शकतो येथे कॉन्फ्लिक्ट अशी आहे की याठिकाणी त्याला दोन्ही निकष पूर्ण करावे लागतील पहिला निकष म्हणजे त्याला वर्गात वेळेवर यावं लागेल कारण मला असे वाटते की शैक्षणिक तासाच्या सुरुवातीला शिकवलेला महत्त्वाचा भाग त्याच्या लक्षात यावा आणि तो त्याच्या अभ्यासातून सुटू नये दुसरा निकष असा की इतर कोर्सेसचे अंतिम मुदतीत पूर्ण करावयाचे काम सुद्धा त्याच्याकडून न सुटता पूर्ण व्हावे तर डिझाईन थिंकींग सोल्युशन मुळे आपल्याला हा हा प्रश्न सोडवता यायला हवा तुम्ही सुचवलेले कोणतेही सोल्युशन किंवा उपाय असा असावा की त्यामुळे दोन्ही पूर्ण करता येतील पहिला निकष आर1 म्हणजे वर्गात वेळेवर येणे आणि दुसरा निकष आर2 म्हणजेच इतर कोर्सेसच्या अंतिम वेळेत कराव्या लागणाऱ्या सर्व कामांची पूर्तता व्हायलाच हवी तर आपण आधी अधोरेखित केल्याप्रमाणे याठिकाणी हीच कॉन्फ्लिक्ट आहे ही कॉन्फ्लिक्ट दर्शवण्याचा ही एक दृश्य पद्धत आहे या पद्धतीने कुणाला प्रात्यक्षिक करून दाखवणे सोपे होऊन जाते तर तुम्ही जेव्हा हे दर्शवण्याचा प्रयत्न करीत असाल की एखाद्या परिस्थितीमध्ये कॉन्फ्लिक्ट काय आहे तेव्हा त्याला अशा दृश्य रंगांच्या स्वरूपात दाखवणे सोपे आहे होय हिरव्या रंगाने दर्शवलेल्या गोष्टी त्या आहेत की ज्या करणे आवश्यक आहे आणि लाल रंगाने दर्शवलेल्या गोष्टी त्या आहेत की ज्या आपल्याला करायला नकोत तर त्या विद्यार्थ्याने लवकर झोपी जायला हवे जर त्याला वेळेवर पोचायचे असेल आणि त्या विद्यार्थ्याने उशिरा झोपावे जर त्याला इतर कोर्सेसच्या अंतिम मुदतीच्या आत करायच्या सर्व कामांची पूर्तता करायची असेल तर तुम्ही प्रत्यक्षात हे करू शकता किंबहुना त्यावर काम करू शकता या मॉडेल ला एलिमेंट नेम व्हॅल्यू म्हणजेच ई एन व्ही मॉडेल असे म्हणतात तर इथे सगळ्या घटकांचे वर्णन केलेले आहे आणि आणि त्यांना नावे सुद्धा दिलेली आहेत यालाच आपण कॉन्फ्लिक्ट दर्शविण्याची एलिमेंट नेम व्हॅल्यू पद्धत असे म्हणतो कॉन्फ्लिक्ट समजावून घेण्याची ही एक फार उत्तम पद्धत आहे आणि याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही स्वतःहून काही गोष्टींचा अभ्यास या मॉडेल च्या माध्यमातून करू शकता मी पुढच्या आठवड्यात उत्तरे सांगेन पुढच्या वेळी जेव्हा आपण भेटू तेव्हा आपण उत्तरांबद्दल चर्चा करू तर आपल्याकडे अभ्यासासाठी हे तीन प्रश्न आहेत तुम्ही यातले कोणतेही एक किंवा दोन सरावासाठी करून बघू शकता तुम्हाला जर चांगला आत्मविश्वास वाटत असेल तर तुम्ही तिसरा प्रश्न सुद्धा सोडवून बघू शकता तर हे तीन प्रश्न आहेत जे मी समजावून सांगेल आणि तुम्ही पहिल्या प्रथम त्यांचा मल्टी व्हाय एनालिसिस करू शकता त्यानंतर तुम्ही या प्रश्नांचा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट एनालिसिस म्हणजेच विश्लेषण करू शकता असे केल्यामुळे तुमच्या लक्षात येईल की नेमका प्रश्न कोणता आहे ज्याचे उत्तर आपल्याला शोधायचे आहे अथवा दुसरी पद्धत अशी की तुम्ही सगळेच प्रश्न एकाच वेळी घेऊन त्या सगळ्यांचा विविध दिशेने मल्टी व्हाय एनालिसिस करता पण असे करून तुम्ही स्वतःचे काम अवघड करून ठेवता आणि सगळ्या गोष्टी एकाच वेळी सोडवण्याचा प्रयत्न करत असता पण हे सुद्धा शक्य आहे जेव्हा तुम्हाला व्हाय आणि कॉन्फ्लिक्ट यांच्या स्वरूपात विचार करण्यावर प्रभुत्व प्राप्त झालेले असेल तेव्हा तुम्ही हे करू शकता तर मी जो तुम्हाला अभ्यास देणार आहे तो म्हणजे 3 प्रश्न आहेत त्यातला पहिला प्रश्न फार मजेशीर आहे चित्रात दाखवल्या प्रमाणे हे एका ग्रामीण भागातील शाळेत चालू असलेल्या वर्गाचे दृश्य आहे त्यातील शिक्षिका विद्यार्थ्यांना शिकवण्यामध्ये मग्न आहेत आता तुम्हाला एक विद्यार्थी दिसत असेल ज्याचे लक्ष शिक्षकांच्या शिकवण्याकडे बिलकुलच नाही बहुतेक त्याच्याकडे आयपॅड किंवा टॅबलेट किंवा मोबाईल फोन तर नसावा पण तो काय करतो आहे कुणास ठाऊक एवढे मात्र नक्की की वर्गात त्याचे लक्ष नाही तर हा पहिला प्रश्न शिक्षक आणि विद्यार्थ्यांबद्दल आहे जर तुम्ही विचार केलात तर इथे दोन कॉन्फ्लिक्ट असलेले पक्षकार आहेत एक पक्षकार म्हणजे शिक्षिका ज्या शिकवण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि दुसरे पक्षकार म्हणजे ते विद्यार्थी जे शिक्षिकेकडे बघत तर आहेत पण कदाचित नीट लक्ष देत नाहीत तर ही एक ठराविक प्रकारची वर्गातील परिस्थिती आहे जिथे कदाचित सगळ्याच विद्यार्थ्यांना सारख्याच वेगाने सगळ्या गोष्टी समजावून घेता येत नाहीत काही विद्यार्थी चटकन समजावून घेतात आणि शिक्षिका काय सांगत आहेत ते पटापट त्यांच्या लक्षात येते आणि दुसरीकडे असे काही विद्यार्थी असतील जे थोडे मागे पडत असतील तर ही अशी परिस्थिती आहे जिथे शिक्षकांना वेळेवर त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करायचा असल्यामुळे त्यांना एक विशिष्ट वेग धरूनच शिकवावे लागेल आणि शिक्षकांना न थांबता शिकवत राहावे लागेल आता आपण ज्या प्रमाणे रेकॉर्डिंग किंवा मुद्रण करून हा कोर्स शिकत आहोत तशा प्रकारची सोय या चित्रात दाखवलेल्या वर्गामध्ये नाही त्यामुळे शिक्षकांना आपला शिकवण्याचा वेग विद्यार्थ्यांच्या समजावून घेण्याच्या पातळीनुसार कमी जास्त करत राहावा लागतो जिथे असा जास्त विद्यार्थ्यांचा मोठा वर्ग असतो तिथे सहसा हे शिक्षकांना पुढील एक आव्हानच असते की त्यांना सर्व विद्यार्थ्यांना समजावून सांगत एकाच वेळी पुढे जाता आले पाहिजे तर तुम्हाला हे दर्शवावे लागेल की इथे नक्की काय होत आहे म्हणजेच इथे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये नक्की कुठली कॉन्फ्लिक्ट आहे तुमचे काम सोपे करण्यासाठी मी तुम्हाला काही इशारा देणाऱ्या गोष्टी सांगतो शिक्षिकेला तिचा अभ्यासक्रम वेळेच्या आत पूर्ण करावयाचा आहे त्यासाठी शिक्षिकेला कधी वेगाने तर कधी हळू अशाप्रकारे शिकवावे लागेल आता विद्यार्थ्यांना सुद्धा शिक्षिकेच्या वेगाला धरून चालावे लागेल आणि काय शिकवले जात आहे ते समजावून सुद्धा घ्यावे लागेल तर या गोष्टी का घडत आहेत याचे कारण तुम्हाला शोधावे लागेल आणि ही कारणमीमांसा किंवा रिझनिंग तुम्हाला पाहिजे त्या पातळीपर्यंत तुम्ही करू शकता त्याचवेळी तुम्ही हे सुद्धा बघू शकता की मी माझ्या रिझनिंग मध्ये ज्या पातळीपर्यंत गेलो होतो त्या पातळीपर्यंत तुम्ही सुद्धा जाण्याचा प्रयत्न करा तर मी आधी सांगितलेल्या तीन प्रश्नांपैकी हा पहिला प्रश्न आहे तर आपण पुढचा प्रश्न बघुयात तर हे एक एक अंतराळ यान आहे एक पुनर्वापर करता येऊ शकणारे अंतराळ यान हे यान 1960 ते 70 या दशकात पहिल्या प्रथम चाचणी घेऊन सोडण्यात आले होते दरम्यानच्या काळात हे चालू आहे बरीचशी अंतराळ याने सोडण्यात आली आणि ती अंतराळयाने यशस्वीरित्या सुखरूप खाली परत उतरवण्यात आली तर मी तुम्हाला केवळ अंतराळ यांनां बद्दल सांगतो आहे असे नाही तर तुम्ही बघितले असलेल्या कुठल्याही जमिनीवर परत उतरणाऱ्या विमाना बद्दल आपण बोलत आहोत जसे की या चित्रात दाखवलेले विमान मला तुम्हाला असे सांगायचे आहे की जेव्हा विमान किंवा अंतराळ यान धावपट्टीच्या जमिनीला स्पर्श करते तेव्हा तिथे खूप सारा धूर निर्माण होतो तर मी ज्या कारणासाठी तुम्हाला एक व्हाय देणार आहे ते कारण म्हणजे तिथे खूप सारा धूर निर्माण होतो तुम्ही तशी कल्पना करू शकता तुम्हाला याबद्दल जर थोडा विचार करायचा असेल तर मी तुम्हाला थोडा वेळ देतो तुम्ही हा व्हिडीओ काही काळासाठी थांबवून या गोष्टीबद्दल विचार करू शकता चाकाच्या मागच्या भागातून खूप सारा धूर बाहेर येतो आहे याचे कारण की धावपट्टी आणि चाक या दोन गोष्टींमध्ये प्रचंड घर्षण निर्माण होते जेव्हा विमान धावपट्टीवर उतरत असते त्यावेळी त्याचा वेग खूपच जास्त असतो आणि धावपट्टीची जमीन ही स्थिर असते त्यामुळे प्रचंड प्रमाणात घर्षण होऊन तिथे खूप सारा धूर निर्माण होतो एवढेच नव्हे तर त्या चाकाचे सुद्धा फार घर्षण होते तर तुम्ही हे करू शकता आपण या प्रश्नाला चाकाचे घर्षण होण्याचा प्रश्न असे म्हणू शकतो मी काही एरोस्पेस अभियंता नाही पण मी एक अंदाज बांधतो आहे की कदाचित काही वेळा चाकाचे घर्षण होऊन शेवटी ते चाक जोपर्यंत निकामी होत नाही तोपर्यंत आपण याला चाकाच्या घर्षणाचा प्रश्न आहे असे म्हणू शकतो तर तुम्हाला आता याबद्दल विचार करावा लागेल की या विशिष्ट प्रश्नाचा फाईव्ह व्हाय एनालिसिस कशाप्रकारे करता येईल आधीच्या उदाहरणात दिल्याप्रमाणे मी इथेही तुम्हाला एक हिंट किंवा इशारा देण्याचा प्रयत्न करतो तर विमानाचा वेग एका विशिष्ट पातळी पेक्षा कमी करता येत नाही मी काही एरोस्पेस मासिकांमध्ये वाचल्याप्रमाणे विमानाचा वेग एका विहित म्हणजेच प्रिस्क्राइब केलेल्या वेगापेक्षा कमी करून चालत नाही कारण तसे केल्याने विमान मध्येच थांबून जाऊ शकते तर याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचे आहे तुम्हाला हे बघायचे आहे की इथे असणारे फाईव्ह व्हायज् किंवा 1 किंवा 2 किंवा 3 व्हायज् तुम्ही जितके जास्तीत जास्त शोधून काढू शकता तितके तुम्ही शोधायला हवेत यानंतर आता तुम्हाला हे शोधून काढायचे आहे की कोणत्या दोन पक्षांमध्ये कॉन्फ्लिक्ट आहे म्हणजेच कॉन्फ्लिक्ट एनालिसिस करायचा आहे हिंट हिंट कदाचित ते दोन पक्ष म्हणजे चाक आणि धावपट्टी तर तुम्हाला हे बघावे लागेल की येथे कुठली कॉन्फ्लिक्ट आहे आपण हे येणाऱ्या पुढच्या भागात बघू तिसरे उदाहरण जे आपण बघणार आहोत ते म्हणजे एक फार गोड प्रश्न आहे असे आपण म्हणू शकतो हो तो एक खूपच गोड प्रश्न आहे हा माझा एक आवडता प्रश्न आहे आणि तो सोडवायला मला फार आवडते ही आहे चॉकलेट चे उत्पादन करणारी हर्शीज Hershey's कंपनी या कंपनीने खुल्या नाविन्यपूर्ण व्यासपीठावर म्हणजेच एका ओपन इनोवेशन प्लॅटफॉर्म वर एक प्रश्न सादर केला आणि तो सोडवण्यासाठी लोकांना आवाहन केले तर या कंपनीने सादर केलेला प्रश्न असा होता जसे की त्यांना एक हर्शीज Hershey's चॉकलेट चा मोठा कंटेनर एका भौगोलिक प्रदेशातून दुसऱ्या भौगोलिक प्रदेशात वाहतूक करून घेऊन जायचा होता मला सुद्धा चोकलेट्स फार आवडतात बरं का इथे फक्त एक समस्या अशी होती की ज्या भौगोलिक प्रदेशात आपल्याला तो कंटेनर न्यायचा होता तो भौगोलिक प्रदेश हा फारच उष्ण असा होता आता चॉकलेट ला जेव्हा आपण उष्ण वातावरणात घेऊन जातो तेव्हा काय होते तुम्ही अंदाज बांधला असेलच तर चॉकलेट वितळून जाईल चॉकलेट हे खूप उच्च तापमानावर व्यवस्थित टिकून राहू शकत नाही तर मी असा अंदाज बांधू शकतो की चॉकलेट्स ला व्यवस्थित टिकून राहण्यासाठी 25 अंश सेंटिग्रेड हे तापमान सर्वाधिक अनुकूल असते तर वातावरणातील उष्णता जर खूप जास्त असेल जसे की 30 ते 35 अंश सेंटिग्रेड किंवा 40 अंश सेंटिग्रेड तर चॉकलेट ची वाहतूक करणे फार अवघड होऊन जाते हर्शीज Hershey's कंपनीची अट अशी आहे की तुम्हाला या चॉकलेट साठी जे आवरण किंवा पॅकेजिंग विकसित करावयाचे आहे ते पॅकेजिंग तापमानातील बदल सहन करू शकेल असे असावे त्याच प्रमाणे ते पॅकेजिंग अगदी स्वस्त असायला हवे जसे की ते पॅकेजिंग बनवण्यासाठी जास्त महागडे साहित्य लागू नये किंवा ते बनवण्याची पद्धत फार अवघड असू नये हा आहे तो प्रश्न जो कंपनीने लोकांपुढे सोडवण्यासाठी सादर केला होता पुन्हा एकदा पुढच्यावेळी आपण 5 व्हाय आणि कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट यांच्या साह्याने या प्रश्नाचे विश्लेषण करू परत एकदा या गोष्टीमध्ये हिंट किंवा इशारा असा असू शकतो की ज्या दोन पक्षांमध्ये कॉन्फ्लिक्ट आहे ते दोन पक्ष म्हणजे स्वतः चॉकलेट आणि दुसरा पक्ष म्हणजे त्या चॉकलेटच्या सभोवतालची हवा तर तुम्ही या तीन प्रश्नांवर वार करू शकता आणि ते सोडवून बघू शकता तुम्ही स्वतःहून एक प्रश्न सोडवून बघा आणि जर तुम्हाला आत्मविश्वास वाटत असेल तर तुम्ही पुढचा प्रश्न सोडवून बघा मला फार आनंद होईल जर तुम्हाला तीनही प्रश्न सोडवता आले तर ठीक आहे तर आज आपण इथेच थांबू आपण पुढच्या वेळी या तीन प्रश्नांच्या विश्लेषणासोबत भेटूयात